डुएल स्लोप डिजिटल व्होल्टमीटर II स्वागत आहे आता आपण डुएल स्लोप व्होल्टमीटर ला सुरुवात केली आहे आणि पुढे जाण्याआधी आपण ह्या विषयावर थोडं विश्लेषण बघूमला वाटलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती गोष्ट अशी आहे तरसमजा एक इमारत आहे एक बहुमजली इमारत तर ही एक बहुमजली इमारत खूप मजले असलेली आणि त्यासाठी लिफ्ट ची सोय आहेतर खरंतर तिथे 2 लिफ्ट आहेत हे एक आणि ही दुसरी दोन्ही चरखा ला टांगलेली आहे ठीक तर चरखा आहे जो वळवता येतोआणि त्या दोन्ही लिफ्ट लटकत आणि खरंतर ते मला असं दिसेल की या बाहेर इतकी लांब आहे आणि एक लिफ्ट जमिनीवर आहे आणि दुसरी ची आहे अगदी सगळ्यात वरचा मजल्यावर आहे आणि या दोन्ही मधील वजन सारखे आहे आणि तुम्ही विचार करू शकता ही पूर्ण व्यवस्था काहीही करून एका घट्ट पात्रामध्ये कंटेनर बंद केली आहे तर यामध्ये काहीतरी भरलेला आहे हवा असू शकते किंवा एखादं चिकट द्रव पदार्थ सुद्धा असू शकतो जो पाणी असेल तेल असेल किंवा इतर काही मग काय होईल त्यांचे वजन सारखा असेल तर तर आपण फक्त म्हणू शकतो तिथे हालचाल करणार नाही परंतु जर मी एखाद्या मध्ये जास्तीचे वजन टाकलं किंवा त्या लिफ्टमध्ये एखाद्या व्यक्तीने प्रवेश केला म्हणजे मग लिफ्ट जड होईल आणि खाली जाईल आणि दुसरी वर येईल अशा पद्धतीने काम करेल या मदतीने फक्त खाली येऊ शकतील कोणी वरती जाऊ शकणार नाही परंतु मग याचा काहीच उपयोग नाही कोणीतरी मध्ये प्रवेश केला तर लिफ्ट खाली येते हे लिफ्ट वरती जायला पाहिजे अशा पद्धतीने वरती आणि त्यावेळी ही दुसरी खाली आली पाहिजे आणि मग दुसरा व्यक्ती आत प्रवेश करेल आणि हा व्यक्ती निघून जाईल तर ही दुसरी खाली येईल आणि ही वर जाईल आता दोन लिफ्ट रिकामे असतील त्यात जागा असेल त्यांचं वजन तेव्हा सारखाच असेल वजनात फरक नाही आणि असला तरी तो फक्त व्यक्तीच्या वजनाचा आहे तर त्या व्यक्तीच्या वजनाला आपण डब्ल्यू W असे म्हणून आणि आता बघा ही लिफ्ट किती जलद रीतीने खाली जात आहे हे अवलंबून असणार आहे त्या व्यक्तीच्या वजनावर जो लिफ्ट मध्ये प्रवेश करतो किंवा त्यातून बाहेर पडतो ठीक

तर वजन डब्ल्यू w असलेल्या व्यक्तीने जर इथे प्रवेश केला हा व्यक्ती आहे याचे वजन डब्ल्यू w इतकी आहे आणि तो ज्या गतीने खाली जाईल ती अवलंबून असणार आहे व्यक्तीच्या वजनावर त्याला आपण KW असे म्हणून K हा कॉन्स्टंट आहे स्थिरांक आहे आणि तो अवलंबून आहे आता मी आधी खाली उतरण्याच्या वेग याला वजनाच्या K पट आहे असे म्हणणार K हा स्थिरांक आहे जो अवलंबून आहे लिफ्ट मधील घटकावर ही पूर्ण लिफ्ट ची खोली भरलेले आहे हवा किंवा पाणी किंवा तेल या सारख्या किंवा अशाच इतर काही घटकांनी तरी अवलंबून असेल त्या पदार्थावर त्या द्रव पदार्थांच्या विस्कॉसिटी वर आणि अजून काही घटक आहेत ठीक आता लिफ्ट एका अर्थाने निरुपयोगी आहे कारण तुम्हाला माहित आहे इथे व्यक्तींना फक्त खाली उतरता येते पण वरती जाता येत नाही परंतु ही लिफ्ट उपयोगी पण आहे कारण तिचा उपयोग करून आपल्याला त्या व्यक्तीचे वजन मोजण्यासाठी होऊ शकतो म्हणजे व्यक्तीचे वजन मोजण्यासाठी आपण या लिफ्ट चा उपयोग करू शकतो कसे अगदी सोपे आहे तर समजा उंची h आहे आणि एखाद्याला त्याचा वेळ मोजायचा हे या लिफ्ट चा एका व्यक्तीला खाली येण्यासाठी लागणारा वेळ जेव्हा उंची h असेल तर आपण वेळ t तिने दाखवली म्हणजे एका व्यक्तीला खाली येण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला माहित आहे हा वेग ht आहे वेग असला पाहिजे वजनाच्या k पट तर हे वजन आहे आता h माहित आहे म्हणजे आपल्या इमारतीची उंची आहे त्या व्यक्तीला खाली येण्यासाठी लागणारा वेळ आपण मोजू शकतो आणि k के पण आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे स्थिरांक आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही वजन मोजू शकता तर मुळात आपल्याला वजन मोजता येणार आहे की ती व्यक्ती किती जड आहे यासाठी आपल्याला खाली येण्यासाठी लागलेला वेळ गरजेचा आहे जर व्यक्ती जड असेल त्याला कमी वेळ लागेल आणि याच्या विरुद्ध ठीक तर ही कल्पना आहे तर आपण वजन कसे मोजू शकतो वेळेचा उपयोग करून आता ही समस्या आहे समस्या आहे वजनाची ज्यांचा मोजमाप करण्यासाठी आपण घटक वापरला htK ठीक समस्या अशी आहे की जर आपल्याला K ची निश्चित किंमत आपलं घड्याळ किंवा स्टॉपवॉच हे हळू किंवा जोरात चालत असेल तर मात्र आपल्याला W ची चुकीची संख्या मिळेल आणि मग मिळालेले वजन चुकीच होईल तर एक समस्याच आहे कारण आपलं घड्याळ जोरात सुरू आहे पळत आहे आणि त्यामुळे लागणारा वेळ कमी आहे त्यामुळे डब्ल्यू w चुकीचा येईल जर ही लिफ्ट भरलेली आहे म्हणजे त्यातील घटक त्याची विस्कॉसिटी त्यावर अवलंबून असणार आहे जसे की तापमाना सारख्या काही घटकांवर आणि जर तुम्ही म्हणालात की विस्कॉसिटी बदलत आहे तर स्थिरांक की पण बदलेल आणि त्यामुळे आपले उत्तर बदलेल आणि आपल्याला चुकीचे उत्तर मिळेल म्हणजे मोजमापात त्रुटी मिळेल आता आपण एक सुधारीत योजना आखू इथे उत्तर असेल की जो डब्ल्यू w आपल्याला मोजायचा आहे तो t वर अवलंबून राहणार नाही याचा अर्थ आपलं घड्याळ किती जलद किंवा किती हळु आहे त्याने काहीच फरक पडणार नाही तर घड्याळावर आणि स्थिरांक वर ते अवलंबून नाही जेव्हा तुम्ही काहीही करून मोजलेली संख्या w या दोन्ही घटकांवर अवलंबून राहणार नाही कसे

आणि आपल्याला स्थिरांक K हा माहीत असो वा नसो आता लगेच आपण हे पाहूया कसे करायचे तर आपण लिहू शकतो आधीचा नियमानुसार उंची आपण वेळ t0 म्हणू असेल Kw0 आपल्याला माहित आहे 100 किलो आहे ht0 k W0 htx k Wx txt0 W0Wx आणि तुम्ही पाहू शकता स्थिरांक की हा तिथे उपलब्ध नाही म्हणजे त्याची गरज नाही आपल्याला संख्येची गरज लागली नाही आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे आपल्याला दोन्ही वेळेचा गुणोत्तर म्हणजे प्रमाण मांडायचे आहे तर आता आपण दोन्ही साठी लागणारा वेळ मोजणार एकाच घड्याळे त्यामुळे घड्याळ जलद असो किंवा हळूहळू त्याने फरक पडणार नाही कारण आपण एकच घड्याळ वापरत आहोत तर हे किती जलद काम करते त्याच्या प्रमाण गुणोत्तर सारखे असणार आपण हेही लिहू शकतो की आपण एकाच घड्याळाचा उपयोग करून दोन्ही t0 आणि tx मोजले आहेत आता आपल्याकडे दोन निरीक्षण आहेत तर या अशा पद्धतीने आपण मोजमापासाठी व्यवस्था करणार आहोत इथे वजन ही स्वतंत्र आहे आपण तिथे जोडलेले घड्याळ आणि नक्की आपल्याला नक्की माहित असणे गरजेचे नाही वजन स्वतंत्र आहे त्यावर अजून अवलंबून नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रयोग करायचा आहे ही काल्पनिक आहे हे खरेच काम करेल की नाही असं नक्की सांगता येत नाही परंतु याचा उपयोग करून व्होल्टेज मोजता येईल ड्युएल स्लोप वोल्टमीटर डिजिटल व्होल्टमीटर चा उपयोग करून तर काय आहे हे ड्युएल स्लोप वोल्टमीटर आता मी इथे बघते मागे आणि इथे तर या पद्धतीने तुम्ही त्याची आकृती काढू शकता ड्युएल स्लोप वोल्टमीटरची ही आकृती थोडी अपूर्ण आहे आणि आपण लवकरच त्याला पूर्ण करणार आहोत तर आता मी हे घेते ठीक तुम्ही फक्त बघा आपण काय करत आहोत आपल्याकडे दोन होल्टेज आहेत एक आहे Vr जे माहित आहे आणि दुसरा माहित नाही तो आपण अंदाजे घेऊ जर आपल्याला माहित नसेल तर आपल्याला काही त्रुटी येऊ शकतात हा फक्त एक अंदाज आहे हे आपल्याला अंदाज माहित आहे आणि हे माहीत नाही आता त्याला काय करायचे आहे आधी त्याची आपण एक बटन स्विच हा इंटीग्रेटर जोडू आपण इथे या अज्ञात ठिकाणी जोडलेला आहे आणि त्यानंतर आपण होल्टेज वाढवणार आहोत एका ठराविक वेळेसाठी आता होल्टेज वाढत आहे ते अवलंबून असणार आहेVx वर जर जास्त असेल तर स्लोप जास्त असेल तर त्या पुढे जात राहील जर Vx कमी असेल तर शेवटी संख्या कमी येईल हे एका ठराविक वेळेसाठी ज्याच्यासाठी इंटिग्रेशन आपल्याला करायचे आहे आणि या बटनाला आपण बदलणार आहोत किंवा एका संदर्भ होल्टेज पर्यंत इंटिग्रेट करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे की इंटिग्रेटरला डिस्चार्ज साठी किती वेळ लागेल तर आपण इथे केव्हा जोडणार आहोत इथे होल्टेज वाढत आहे आणि जेव्हा आपण इथे जोडले तेव्हा वोल्टेज कमी होणार आहे ह्या होल्टेज नंतर आपण खाली येणार आहोत आणि हे एका ठराविक उताराने खाली येणार आहे कारण आपले स्थिर होल्टेज आहे ठीक आणि आता हे खाली येईल एका ठराविक उताराने हा उतार स्थिर असेल आणि ते किती वेळ खाली येईल त्यावरून आपल्याला Vx किती आहे ते समजेल कारण जर Vx जास्त असेल तर काही वेळेनंतर होल्टेज पुन्हा वर जाणार आहे आणि त्यानंतर जेव्हा हे कमी होईल एका ठरवलेल्या लोड सर्वात जास्त वेळ लागेल मग Vx जास्त असेल तर त्याला डिस्चार्ज व्हायला सुद्धा जास्त वेळ लागेल अशा पद्धतीने अज्ञात होल्टेज जे आपण मोजमाप करू शकतो आणि याच पद्धतीने आपण ही मोजणी स्वतंत्रपणे करु शकतो या स्थिरांक C पासून स्वतंत्र ज्यामध्ये आपल्याला काही करून इनपुट वोल्टेज बरोबर C चा गुणाकार घ्यायचा आहे इथे इथे आणि ह्या वरून आपल्याला उतारा चा दर मिळणार आहे आता तुम्हाला माहित आहे की जर सारखाच असेल C दिलेला आहे इंटिग्रेशन ला आणि डीइंटिग्रेशन वेळेला तर C चा परिणाम रद्द झाला आपल्या प्रयोगातील घटक परिणाम याप्रमाणे या प्रमाणेच काहीच परिणाम झाला नाही त्याच बरोबर काउंटरला एखाद्या क्लॉक जनरेटर ने सुरु केले तर आता क्लॉक जनरेटर सुरू होईल आणि हळू किंवा जोरात पळेल मग काय होईल ही वेळ मिळेल त्याचे वर्गीकरण होईल किंवा ते वाढेल किंवा ते प्रमाणात राहील सारख्याच प्रमाणात आणि त्यामुळे आपल्या मोजणी वर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि आधीच्या दिवसाच्या संपूर्ण देरिवेशन मध्ये आपण ते पाहिले आहे तर आपण आता बघू क्लॉक ची फ्रिक्वेन्सी जर रद्द झाली तर त्याने काही फरक पडत नाही परंतु समजून घेण्यासाठी अगदी योग्य पद्धत आहे मला असे वाटते या काल्पनिक प्रयोगाच्या आधाराने यामुळे आपल्याला मदत झाली डुएल स्लोप इंटिग्रेशन डुएल स्लोप होल्टमिटर चे तत्व समजून घेण्यासाठी आता अजून पुढची गोष्ट आपण एक चांगली योजनाबद्ध आकृती आहे मी आधी तुम्हाला सांगितला आहे कि हि अपूर्ण आकृती आहे अजून पुढची गोष्ट शिकलो आहोत कि चांगले स्कीमॅटिक म्हणजे योजनाबद्ध कसे बनवायचे चांगलंच शिकलो आहोत अर्थातच अति उत्तम परंतु उत्तम आहे कारण या योजनाबद्ध आकृती मध्ये अजून काही माहिती लपलेली आहे यातल्या अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहेत याला अजून पूर्ण करण्यासाठी याची इत्यंभूत माहिती लिहिण्यासाठी अजून थोडा वेळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा विचार सुरु ठेवायचा आहे तर इथे मी डुएल स्लोप होल्टमिटर ची अधिक तपशीलवार योजनाबद्ध आकृती काढत आहे तर हे अगदी लक्ष देऊन ऐका नाहीतर तुमचं नुकसानच होईल आधी आपल्याला एक क्लॉक जनरेटर किंवा क्रिस्टल ओसीलेटर असले तर घ्यायचा उदाहरणार्थ समजा हा जनरेटर आहे तो एक 1 मेगाहर्ट्झ ची स्क्वेअर बनवेल तर इथे मी फक्त एक उदाहरण घेत आहे तर आपल्याला समस्येचे निराकरण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तुम्ही काळजी पूर्वक याचे अनुकरण करा तर एक मेगाहर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी आहे आणि ही जर फ्रिक्वेन्सी असेल टाईम पिरेड काय असेल तो असेल एक मायक्रो सेकंड बरोबर आता आपण फ्रिक्वेन्सी डिव्हायडर घेऊ काय काम आहे फ्रिक्वेन्सी डिव्हायडर चे फ्रिक्वेन्सी डिव्हायडर चे कार्य पुढीलप्रमाणे आहे याला जास्त फ्रिक्वेन्सी चे सिग्नल इनपुट आणि कमी फ्रिक्वेन्सी चे आउटपुट मिळते ठीक तर जास्त फ्रिक्वेन्सी चे इनपुट आहे आणि हे खूपच कमी फ्रिक्वेन्सी चे आहे बघा मी याला 1000 ने भागत आहे तर हे होईल 1 मेगाहर्ट्झ इथे मी लिहू शकते 1 मेगाहर्ट्झ आणि मग हे होईल 1 किलो हर्ट्झ बरोबर जर मी याला 1000 ने भागले तर ठीक मी फक्त एक अंदाजे संख्या घेत आहे उदाहरणासाठी तर हे आहे 1 किलो हर्ट्झ चे सिग्नल आता जर हे 1 किलोहर्ट्झ चे सिग्नल आहे याचा अर्थ इथून पर्यंत हा एक टाइम पीरेड आहे तर हे होईल एक किलो हर्ट्झ तर वेळ असेल एक मिली सेकंड याला मी इथे लिहिणार आहे आणि मग मी याला दोन हजार ने भागणार म्हणजे ते अर्धे होईल 5 किलोहर्ट्झ अर्थ आणि ते होईल दोन मिली सेकंद ठीक ही मी जाणीवपूर्वक करत आहे त्यामुळे आकडेमोड करणे सोपे होणार आहे हे आहे दोन मिली सेकंड आणि हे अर्थ झाले आहे तर हा ऑन टाइम म्हणजे सुरू राहण्याचा वेळ होणार आहे इथपासून तिथपर्यंत आणि तो असायला हवा एक मिलि सेकंद तर हे आहे 1 मिलीसेकंद हे दुसरे आहे एक मिलीसेकंद एक मिली सेकंद यावेळेला टाईम सुद्धा एक मिलिसेकंद आहे आता सिग्नलला काम करण्यासाठी म्हणजेच ज्याला आपण कंट्रोल युनिट म्हणू शकतो तो स्विच ची जागा स्विच पोझिशन स्वीच पोसिशन नियंत्रित करणार आहे तर या बिंदूचा बाण म्हणजे डॉटेड आरो चा उपयोग करून स्वीच ची जागा नियंत्रित करता येणार आहे कसे तर इथे मी स्विच काढते स्विच K जो आहे Vx आहे अज्ञात होल्टेज आहे समजा ते जास्त आहे हे सिग्नल जास्त आहे या सिग्नल ला आपण A असे म्हणू या जेव्हा जास्त असेल आणि तो VxVr ला जोडलेला असेल म्हणजे इथेA हा कमी आहे तर याचा अर्थ हे इनपुट इकडे येईल आणि हे कंट्रोल युनिट आहे आणि ते स्वीच ला बदलणार आहे म्हणूया एक मिली सेकंदासाठी तर आधी एक मिली सेकंद त्यावेळी तो जोडणारा Vx आणि इथे पुढच्या मिली सेकंदासाठी जेव्हा ते कमी होईल तेव्हा तो वजा Vr ला जोडीन तर हे आधी आहे एक मिलीसेकंद हे इथे आहे आणि पुढच्या मिलिसेकंद साठी 2 जोडणार हे Vr कंट्रोल युनिट चे काम आहे आता पुढे काय होईल एका मिलीसेकंद वेळेमध्ये आपल्याला जे मिळेल त्याला आपण म्हणू या Vy बरोबर तर आधी 1 मिली सेकंद हे आहे एक मिली सेकंद हे आहे दोन मिलीसेकंद तर इथून सुरुवात करून हे वाढत जाणार आहे हे आहे Vy ठीक हे वोल्टेज आहे आणि ते अवलंबून राहणार आहे किती जास्त होईल त्याची संख्या अवलंबून असणार आहे Vx वर तर हे वाढत जाईल दाखवल्याप्रमाणे किंवा Vx च्या किमती प्रमाणे त्यानंतर पुढे इथे एक मिली सेकंद हा जोडला आहे VrVr निगेटिव्ह आहे तर आता Vy डिस्चार्ज होईल आणि इथे हा अशाप्रकारे खाली येईल जर हा इथे असेल तर अशा पद्धतीने खाली इथे दाखवल्याप्रमाणे एक मिली सेकंदानंतर हा अशा पद्धतीने खाली येत आहे आणि मुळात हा किती पर्यंत सुरू राहील म्हणजे कधी पर्यंत उतरत राहील ते आपल्याला बघायचा आहे तर हा वेळ आहे आपण याला टाऊ τ म्हणू शकतो तर τ हा डिस्चार्ज टाईम किंवा इंटिग्रेशन टाईम आहे जर τ जास्त असेल तर Vx जास्त होईल आणि मी इथे तुमच्यासाठी देरिवेशन देत आहे त्याबरोबर तुम्ही जुळवून बघा पुन्हा एकदा केले आहे ठीक तर ही संख्या किती आहे याला व्यवस्थित करत आहे ही ह्यातील एक मी घनरेषा आणि दुसरी टिमबांची रेषा काढत आहे ही घनरेषा आहे एका विशिष्ट कामासाठी Vx विशिष्ट संख्या साठी तर संख्या किती आहे उंचीला आपण Vh असं म्हणून हे एक होल्टेज आहे तर Vh किती आहे हे काहीच नाही परंतु त्यांची संख्या वाढत आहे CVxt इथे t काय आहे T हा इंटिग्रेशन साठी लागणारा वेळ आहे त्याला आपण इंटिग्रेशन टाईम चार्जिंग टाईम असेही म्हणू शकतो तर t हा इंटिग्रेशन टाईम आहे आणि डीइंटिग्रेशन टाईम डिस्चार्ज टाईम आहे तर आहे चार्जिंग टाईम आणि हा डिस्चार्ज टाईम ठीक तर हे आहे Vh बरोबर आणि ह्या बाजूने मी लिहू शकणार की Vh हे एक संदर्भ होल्टेज आहे Vr C बरोबर तर हा उताराचा दर आहे उताराचा दर गुणिले वेळ उतरण्यासाठी लागणारी वेळ हा चढण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे रेट ऑफ राईस गुणिले त्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच चढण्यासाठी लागणारा पूर्णवेळ आणि हा चढण्यासाठी आणी उतरण्यासाठी लागणारा वेळ सारखाच आहे ह्या दोघांना मी समान करत आहे आणि त्यावरून आपण लिहू शकतो Vx आणि Vy यातील फरक किती आहे C रद्द होईल आणि मग Vx असेल V r t तर हा इथे नियम आहे आता पुढची गोष्ट आपण कसा मोजायचा आपल्याला मुळात हा या सिग्नल मध्ये किती चक्र नंबर ऑफ सायकल्स आहेत ते पाहू तर मी याला इथून काढून इकडे जोडतो तर काय होईल हे एक क्रिस्टल ओसीलेटर आहे आणि हे आहे क्लॉक जनरेटर आणि इथे काउंटर आहे आणि मग काउंटर ची संख्या पाहून किती वेळ लागला हे आपण मोजू शकतो बरोबर आता अजून एक महत्त्वाची गोष्ट हा काउंटर मला तेव्हाच सुरू करायचा आहे जेव्हा मला मोजणी सुरू करायची आहे मला वेळ मोजायचा आहे इंटिग्रेशन साठी लागणारा वेळ त्यामुळे फक्त तेवढाच वेळेसाठी मी येथे काउंटरला सुरू ठेवलं पाहिजे तर खरंतर माझ्याकडे कंपरेटर आहे काय काम आहे कंपरेटर चे जेव्हा Vy ची संख्या शून्य पेक्षा कमी होईल तेव्हा आउटपुट कमी होईल आणि हे कमी आहे इथे Vy शून्य पेक्षा कमी आहे तर याचा अर्थ या बिंदू नंतर हा तो भाग आहे जिथे काऊंटर त्याची मोजणी सुरू ठेवणार नाही तर हे कॅम्पारेटर चे काम आहे तर कंपरेटर मोजणी तेव्हाच थांबवेल जेव्हा इंटिग्रेशन त्याचे काम पूर्ण करेल म्हणजे Vy संख्या 0 झाल्यानंतर आणि आता आपल्याला काय करायचे आहे मला याची खात्री करून घ्यायची आहे की काऊंटर आता मोजणी करत नाही या भागासाठी बरोबर कारण मला फक्त वेळ मोजायचा हे या भागापुरता इथे मी दाखवत आहे इकडे मला वेळ मोजायचं नाही आणि त्यासाठी मी काय करू शकतो मी घेऊ शकतो मी घेणार आहे जे खूप सोपा आहे मी काय करू शकतो तर मी हे सिग्नल घेईल आणि पुढे जर हे 1 असेल म्हणजे हा कोणता भाग आहे इथे कंट्रोल युनिट आहे स्वीच Vx ला जोडलेले आहे याचा अर्थ हाच इंटिग्रेशन चा वेळ आहे तर याचा अर्थ ह्या भागासाठी हा इंटिग्रेशन टाईम आहे ठीक ही जागा आहे हा वेळ आहे जेव्हा इंटिग्रेशन चे इनपुट Vx ला जोडलेले आहे तरी इथे मला वेळ मोजण्यासाठी काऊंटर ची गरज नाही तर इथे मी काय करू शकते इथे मी एक नॉट गेट करून वापरू शकतेयाचा अर्थ काऊंटर तेव्हाच मोजणी करेल जेव्हा इथे हे जास्त असेल म्हणजे इथे हे कमी आहे तेव्हा काऊंटर त्याची मोजणी करेल तर इथे हे कमी आहे याचा अर्थ फक्त एवढ्या भागासाठी आणि त्यानंतर ते एक मिली सेकंद वरून दोन मिलीसेकंद होईल या भागासाठी आणि पुढे हे असेच वाढत राहील तर इथे मी यासारखीच एक मोठी आकृती काढणार थोडी मोठी इथे काढत आहे तर हे आहे एक मिलीसेकंद आणि हे आहे दोन मिलीसेकंद ठीक हे एक मिलीसेकंद आहे Vy वाढत आहे आणि इकडे Vx हा अज्ञात स्त्रोत जोडलेला आहे आणि इथे आपण जोडणारा आहोत Vr हे संदर्भ होल्टेज आहे आणि हा डीइंटिग्रेशन साठी लागणारा वेळ आहे आता या भागासाठी याला आपण B असे म्हणू या भागासाठी B कमी आहे ठीक काउंटर मोजणी करणार नाही कारण या भागामध्ये B कमी आहे आणि मुळात हे सिग्नल मी या अक्ष वर काढलेले आहे तर सिग्नलच्या या भागाला आपण A असे म्हणून मी ते काढून दाखवतो तर हे जास्त आहे आणि इथे दोन मिली सेकंद पर्यंत आहे आणि ते अजून जास्त असण्याची गरज आहे तर हे सिग्नल A आहे बरोबर इथे आहे तरी इथे काय असेल या भागासाठी मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे तर हे जास्तच स्पष्ट झाले खूप वेळा याची पुनरावृत्ती झाली तर या भागासाठी आपण अज्ञात होल्टेज Vx जोडलेले आहे आता या भागा व्यतिरिक्त पुढील भागात आपल्याला मोजणी करायची आहे आणि इथेही मोजणी होईल का नाही आणि इथे होणार नाही Vy कमी आहे या भागासाठी त्यामुळे या भागामध्ये कंपरेटर कडून मिळणारे आउटपुट कमी असेल आणि त्यामुळे काउंटिंग होणार नाही मोजणी होणार नाही आणि त्यामुळे इनपुट c काउंटर काम करणार नाही फक्त हा पुढील भागातील काउंटर त्याचे काम करेल तरी इथे आपल्याला काऊंटर वेळ सांगेल आपल्याला काउंटर फक्त ही वेळ सांगणार आहे हे अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि इथे गरजेचे अजून एक कार्य असे की ज्या क्षणाला काउंटर सुरू होईल म्हणजे हा क्षण तर या वेळेला आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की काऊंटर सुरू होत आहे या क्षणाला आपल्याला काउंटरला रीसेट करायची गरज आहे तर हे तुम्ही कसे काय करू शकता तर त्यासाठी खूप साऱ्या शक्यता आहेत शक्यतो तुम्ही t क्लॉकला रिसेट इनपुट करा त्यामुळे तुम्ही पाहू शकता या क्षणाला आपल्याला सिग्नलची उतरती कडा A मिळते तर तुम्ही उतरत्या बाजूने होणारे रिसेट काऊंटर घेऊ शकता आणि त्याला इथे जोडू शकता आणि याची खात्री करून घ्यायची आहे की उतरत्या बाजूने काउंटर सुरू होणार आहे काऊंटर रिसेट होणार आहे ठीक तर एक चांगली योजनाबद्ध पद्धत आहे इथे जास्त विश्लेषण आहे तर मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही हे वाचा पुस्तक मधून पण वाचा आणि समजून घ्या जर तुम्ही हे केले नाहीतर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करायचा प्रयत्न करेन आणि तुमच्या समस्या सोडवेल कारण मी असे बघितले आहे की मुलांची या विषयांमध्ये द्विधा होते परंतु हे समजून घेण्यासाठी अगदीच साधी आहे आणि डुएल स्लोप व्होल्टमीटर साठी डिजिटल व्होल्टमीटर साठी हे सगळे अगदी महत्त्वाचे आहे